आपल्या जवळ आता असे सर्किट आहे जे ac व्होल्टेज मध्ये dc व्होल्टेज जोडू शकते जेणेकरून ट्रान्झिस्टरला आपण एकत्रितपणे ऑपरेटिंग पॉईंट आणि सिग्नल देऊ शकतो तर ट्रान्झिस्टर च्या गेट वर किंवा गेट सोर्स च्या दरम्यान आपल्याकडे 3 व्होल्ट प्लस VSअसणे आवश्यक आहे आणि 3 व्होल्ट प्लस VSव्होल्टस् मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्याकडे सिग्नल सोर्स VSशी संबंधित सोर्स असणे आवश्यक आहे सध्या मी सोर्स रेजिस्टन्स RSकडे दुर्लक्ष करेन नंतर मी त्याचा वापर करेन आणि त्याचा परिणाम काय असेल ते पाहू तर हे या कपॅसिटर C द्वारे जोडावे लागेल आणि 3 व्होल्ट सोर्स हा रेझिस्टर R द्वारे एकत्र जोडावा लागेल आता याVSची काही विशिष्ट फ्रिक्वेन्सी 0आहे जर यात एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीं असतील तर ही सर्वात लहान संभाव्य फ्रिक्वेन्सी असेल आणि कॅपेसिटर चा आकार अशाप्रकारे असेल की 0C हे 1R पेक्षा खूप जास्त राहील हे व्यक्त करण्याचे बरेच मार्ग आहेत तर याचा अर्थ असा आहे तर येथे 0साठी हे जवळ जवळ शॉर्ट आहे म्हणून इथे देखील संपूर्ण व्होल्टेज VSअसेल आणि dc साठी हे ओपन आहे म्हणून dc इथे असेल अशी कल्पना आहे आता याबाबतीत इथे 3 व्होल्ट हे या 23 व्होल्ट या उच्च व्होल्टेज सोर्स पासून तयार केले जाते आणि इथे हे R1आणि R2आहे या R1बाय R2चे गुणोत्तर असे आहे की येथील थेवेनिन व्होल्टेज 3 व्होल्ट आहे आपल्याला हे देखील माहित आहे की हे संपूर्ण सर्किट या 3 व्होल्ट सोर्स त्याच्याशी सिरीज मध्ये जोडलेल्या थेव्हिनिन रेझिस्टन्स ज्याची व्हॅल्यू म्हणजे R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन आहे या सर्किट सोबत इक्विवलन्ट आहे तर हे संपूर्ण सर्किट म्हणजे हा 3 व्होल्ट्स प्लस सिरीज रेझिस्टन्स यासारखेच हे सर्किट येथे आहे आणि हे संपूर्ण सर्किट या 23 व्होल्ट आणि रेजिस्टन्स डिव्हायडर ने बदलल्या जाऊ शकते बदलू शकते तर आता मी काय करतो की मी हे काढून टाकतो आणि या 3 व्होल्ट्स शी जोडलेल्या सिरीज रेझिस्टन्स ऐवजी माझ्याकडे असलेले 23 व्होल्ट आणि रेजिस्टन्स डिव्हायडर वापरतो हे माझ्याजवळ आधी असलेल्या सर्किट सारखेच आहे जर तुम्ही सहमत नसाल तर कृपया पुन्हा एकदा हे समजून घ्या आणि स्वतः खात्री करुन घ्या की हे 3 व्होल्ट सोबत सिरीज मध्ये असलेल्या रेजिस्टन्स सारखेच आहे तर मला ट्रान्झिस्टरच्या गेट संबंधी काय करावे लागेल की माझ्याकडे एक डिव्हायडर आहे जे या 23 व्होल्ट्स सोबत जोडलेले आहे आणि सिग्नल सोर्स यासारखे जोडलेले आहे आणि हे पूर्वीचे स्पष्ट केले आहे की 0C हे 1R पेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे आणि इथे हा R म्हणजेR1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन म्हणजे 0C हे 1 भागिले R1आणिR2चे पैरलेल कॉम्बिनेशन या पेक्षा मोठे असणे आवश्यक आहे आता आपण लोड विषयी काय करू की लोड देखील ग्राउंड रेफरन्स असणे आवश्यक आहे म्हणजेच लोड हे असे आहे आता आपल्याला माहित आहे की सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ट्रान्झिस्टर चा ड्रेन लोड शी जोडलेला असणे आवश्यक आहे तर आपल्याला हे कसे करता येईल तर ही व्यवस्था येथे केल्याप्रमाणेच आहे या प्रकरणात आपल्याला एक 3 व्होल्ट चे ऑपरेटिंग पॉईंट सिग्नल VSया सायनुसॉइडल सिग्नल बरोबर जोडायचा होता या प्रकरणात ड्रेन वर आपल्याकडे असा ऑपरेटिंग पॉईंट असेल जो शून्य नाही जो ऑपरेटिंग पॉईंट VDS 3 व्होल्ट असल्याचे निवडतो आणि आपल्याजवळ याच्यासोबत सिग्नल असेल आणि फक्त सिग्नल RLलाच अफ्लाय करणे आवश्यक आहे आणि हे ग्राउंड रेफरन्स असणे आवश्यक आहे तर दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आमच्याकडे ड्रेन सोर्स च्या अक्रॉस VDS0असेल ऍम्प्लिफायर च्या मूळ कॉन्फिगरेशन कडे परत जाऊ या तिथे आपल्याकडे हे होते आणि येथे आपल्याकडे 3 व्होल्ट्स प्लस VS आहे आणि आपण यास अशाप्रकारे बायस केले आहे जिथे हे 23 व्होल्ट आहे हे 100 किलो ओहम आहे आणि याच्या अक्रॉस आपल्याकडे 3 व्होल्ट्सचा ऑपरेटिंग पॉईंट आहे आणि gmRL हे इन्क्रिमेंटल सिग्नल आहे जे की आपल्याला इन्क्रिमेंटल सर्किट मधून मिळाले आहे तर हा इन्क्रिमेंटल पार्ट आहे आता समस्या अशी आहे की RLअसा असू शकत नाही आपल्याला सर्व काही सारखेच ठेवायचे आहे येथे 3 व्होल्ट्स प्लस VS असेल आणि ड्रेन व सोर्स दरम्यान 3 व्होल्ट्स मायनस gmRL गुणिले VSअसेल आशा आहे की याविषयी तुमची खात्री पटली असेल परंतु जर नसेल तर त्याबद्दल चे इन्क्रिमेंटल एनालिसिस तुम्ही पुन्हा करा तर हा ऑपरेटिंग पॉईंट आहे तो 3 व्होल्टच असणे आवश्यक नाही तो VGS Vtपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आपल्या उदाहरणात आपण हा 3 व्होल्ट असल्याचे निवडतो आणि RL हा अशा प्रकारे कनेक्ट केला जाऊ शकत नाही मी येथे ते कनेक्शन दर्शवणार नाही मी असे गृहीत धरेन की जसे ट्रान्झिस्टर योग्य प्रकारे बायस आहे तर त्यामुळे RL येथे असणे आवश्यक आहे आणि या RLच्या अक्रॉस एम्प्लिफाइड सिग्नल असणे आवश्यक आहे जे की gmRLVSआहे पुन्हा मी येथे याचा वापर करतो की हा भाग dc आहे किंवा याची फ्रिक्वेन्सी झिरो आहे आणि या येथे याची फ्रिक्वेन्सी 0आहे आता याचा अर्थ काय आहे तर हा नोड येथे 0साठी या नोडशी कनेक्ट केलेला आहे परंतु तो dc साठी कनेक्ट केले जाऊ नये तर उत्तर अगदी स्पष्ट आहे मी ईथे कोणता एलिमेंट कनेक्ट करू शकतो जो फ्रिक्वेन्सी 0साठी शॉर्ट सर्किट असेल परंतु dc साठी ओपन सर्किट असेल जर हे ओपन सर्किट असेल म्हणजेच ते कनेक्ट केलेले नाही माहिती आहे की कपॅसिटर हे dc साठी ओपन सर्किट आहे तर हे निघून जाईल जर मी इथे कपॅसिटर कनेक्ट केले ज्याला आपण C2म्हणूया आणि तसेच कपॅसिटरचे इम्पीडन्स बरोबर कमी होईल म्हणून जर आपण फ्रिक्वेन्सी 0साठी C2हा पर्याप्त प्रमाणात मोठा निवडल्यास कॅपेसिटरचे इम्पीडन्स लोड रेझिस्टर पेक्षा बरेच लहान असेल आणि हे जवळ जवळ शॉर्ट सर्किट सारखे दिसते तर आपण हे निश्चित केले पाहिजे की 1 0C2हेRLपेक्षा खूपच कमी असेल अशाप्रकारे आपण C2 निवडला पाहिजे तर ट्रान्झिस्टर ला अशा रीतीने जोडण्यात येते तसेच हे ग्राउंडेड ट्रान्झिस्टर च्या ड्रेन सोर्स ते लोड रेझिस्टर दरम्यान जोडलेले आहे तर मला या इथेC2कनेक्ट करणे आवश्यक आहे आणि या कॅपेसिटरला दुसर्या कॅपेसिटरपेक्षा वेगळे करण्यासाठी मी यालाC1म्हणतो आता त्यातून काही करंट फ्लो होणे आवश्यक आहे ऑपरेटिंग पॉईंट करंट IDफ्लो होणे आवश्यक आहे आणि हे क्वाइएसन्ट ड्रेन सोर्स व्होल्टेज VDS या VS Vtपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर याची खात्री कशी करावी लागेल तर मला यापूर्वीची अशीच व्यवस्था वापरावी लागेल म्हणजेच dc व्होल्टेज असणे आवश्यक आहे जे मी 23 व्होल्ट असे गृहीत धरले आहे मी हे येथे परत कनेक्ट केलेले आहे तसेच मी रेझिस्टर RDच्या माध्यमातून याला देखील जोडतो आहे हे लक्षात घ्या की हे मूळ सर्किटमध्ये नाही ट्रान्झिस्टर च्या माध्यमातून या करंट साठी मार्ग शोधण्याकरिता मी हे वापरले आहे आपल्या उदाहरणातील हा 200 अॅम्पीर्सचा क्वाइएसन्ट करंट कॅपेसिटर मधून फ्लो शकत नाहीत हा dc ला ब्लॉक करतो तर या करंटसाठी काही मार्ग शोधावा लागेल आणि तो म्हणजे हा रेझिस्टन्स RD तर हे आपले निर्णयाक सर्किट आहे आपण आइडियल ऍम्प्लिफायर बरोबर तुलना केल्यास इथे आपल्या जवळ काही अतिरिक्त कम्पोनन्ट जसे हा रेझिस्टर R1 R2 आणि हा RDआहेत आणि त्याचा इथे परिणाम काय होतो ते पाहूया तर मी संपूर्ण सर्किट पुन्हा एकदा ड्रॉ करतो आणि यावेळी मी सिग्नल सोर्स सोबत सीरिजमध्ये रेझिस्टन्स देखील समाविष्ट करेल हा VSआहे आणि हा कॅपेसिटरC1आहे हा R1आहे आणि हा R2आहे आणि माझ्याकडे येथे एक MOS ट्रान्झिस्टर आहे आणि हा रेझिस्टर RDआहे जो ड्रेन ला बायस करण्यासाठी आवश्यक आहे आणि लोड आणखी एका कॅपेसिटर C2च्या माध्यमातून RL ला जोडलेले आहे तर अशाप्रकारे आता हे आपले संपूर्ण ऍम्प्लिफायर आहे आणि मी हे नंतर समजावून सांगेल MOS ट्रान्झिस्टर वापरणारे हे एक मूलभूत ऍम्प्लिफायर आहे आणि हे MOS कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणून ओळखले जाते आपण इथे बराच वेळ खर्च केला आहे बर्याच वेळा फक्त सर्किट च दिलेले असते परंतु आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की हा प्रत्येक कम्पोनन्ट इथे का आहे म्हणूनच हे संपूर्ण शोधण्यात मी हा वेळ खर्च केला आहे चला तर मग आता आपण येथून सुरुवात करूया आणि सर्किटचे अशाप्रकारे विश्लेषण करूया जसे की आपण ते पहिल्यांदाच पाहिले आहे आणि तसेही इथे वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथे सर्वप्रथम हे संपूर्ण सर्किट दिलेले आहे आणि ते काही प्रमाणात dc सारखे असेल कारण आपल्याकडे हा कॅपेसिटर आहे जो dc साठी ओपन सर्किट असेल आणि dc साठी आपल्याला या डिव्हाइसच्या लिनियरlinear रेखीय स्वरुपाचा विचार करायचा आहे मी या M1ला MOS ट्रान्झिस्टर असे म्हणतो आणि नंतर ऑपरेटिंग पॉईंट आणि त्यापेक्षा अधिक वर जर कोणतेही सिग्नल लागू केल्यास काय होईल या बाबतची माहिती आपल्या जवळ उपलब्ध आहे आणि या बाबतीतसुद्धा असे गृहीत धरले जाते की हे इन्क्रिमेंटल सिग्नल VS एक ac सिग्नल आहे सायनुसायडल सिग्नल आहे ज्याची फ्रिक्वेन्सी कमीतकमी 0आहे आणि हे कॅपेसिटर ac साठी वेगळ्या प्रकारे कार्य करते त्यासाठी आपल्याकडे वेगळे इक्विवलन्ट सर्किट असेल तर आपल्याकडे या ऍम्प्लिफायर विषयी काय माहिती आहे तर मी याचे वर्णन गेट च्या बायसिंग करिता आहे असे करतो म्हणजेच हे क्वाइएसन्ट व्होल्टेज VGSसाठी आवश्यक आहे क्वाइएसन्टVDS मिळवण्यासाठी हे RDआणि 23 व्होल्ट्स ड्रेन बायसिंग साठी आवश्यक आहे लक्षात असू द्या की प्रोटोटाइप कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये या RD किंवा R1 R2 यापैकी एकही नसेल योग्य ऑपरेटिंग पॉईंट मिळवण्या साठी आपल्याला या कंपोनेंट्स ची आवश्यकता आहे तर सर्किटवर त्याचा काही परिणाम होईल हे आपण पाहु आणि आपल्याकडे सिग्नल सोर्स आहे आणि लोड आहे आणि अर्थातच हे ऍम्प्लिफायर चे हृदय ऍम्प्लिफायर डिव्हाइस आहे आणि शेवटी आपल्याकडे हे कॅपेसिटरC1आणिC2आहेत या इथे आपल्याला dc सिग्नल एड करावा लागतो आणि या प्रकरणात आपल्याला MOS ट्रान्झिस्टर च्या ड्रेन सोर्स च्या अक्रॉस चे व्होल्टेज लोड ला कपल करावे लागेल आणि हे ac कपलिंग कॅपेसिटर म्हणून ओळखले जातात हे C1आणिC2 दोन्ही ac कपलिंग कॅपेसिटर आहेत याचा अर्थ असा की हे मूळतः ac आणि dc साठी हे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात तर त्यांनी ac सिग्नल ला या मार्गाने जाऊ दिले परंतु ते dc साठी ओपन सर्किट आहेत आणि शेवटी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सप्लाय व्होल्टेज आहे तर आता लक्षात घ्या की आपल्याकडे संपूर्ण सर्किट साठी एकच सप्लाय व्होल्टेज आहे म्हणजेच आपण एकच बॅटरी वापरण्याचे आपले उद्दीष्ट साध्य केले आहे आणि हे सहसा VDD या सिम्बॉल नी दर्शवले जाते याचा अर्थ असा की तेथे हे ड्रेन साइड बायस साठी आहे अर्थातच आपण त्याच सप्लायचा उपयोग गेट बायस साठी देखील करत आहोत परंतु परंपरागतपणे सप्लाय ला VDDम्हणतात म्हणून पुढील धड्यात काय करू की सर्किट घेऊ आणि त्याचे योग्यरित्या विश्लेषण करू आणि आपल्या मूळ डिझाइनला ते कसे अनुरूप आहे किंवा त्यापासून विचलित होते ते पाहू